करंट मिरर बायस वापरुन हे आमचे कॉमन सोर्स ऍम्प्लिफायर आहे आता हे आपल्याला आधीपासून माहित असलेल्या कॉमन सोर्स ऍम्प्लिफायरसारखेच वर्तन करते परंतु आम्ही त्याचे स्मॉल सिग्नल पिक्चर खाली काढून त्याचे विश्लेषण करू आणि आम्हाला कॅपेसिटर C1 आणि C2 आणि रेझिस्टर RG मधील मर्यादा देखील काढायच्या आहेत ते चालेल आता इन्क्रिमेंटल स्मॉल सिग्नल पिक्चरमध्ये हे VDD शॉर्ट सर्किट बनते कारण VDD मध्ये कोणताही बदल नाही Vs एकमेव सोर्स उरला असेल आणि करंट सोर्स I0 ओपन सर्किट होईल कारण करंट सोर्समध्ये स्वतःच कोणतीही वाढ नाही हे I0 आणि VDD ऑपरेटिंग पॉईंटचे भाग आहेत आणि हे Vs वाढत आहे जर आपण असे केले तर आपल्याला त्याचे इन्क्रिमेंटल इक्विव्हॅलेंट काढावे लागेल तर प्रथम आपण ते कॉमन सोर्स ऍम्प्लिफायरमधील मुख्य घटकांसाठी काढू गेटशी आणखी काहीतरी जुळलेले आहे जे मी नंतर जोडेल तर येथे आपल्याकडे Vs Rs आणि C1 आहे आणि आमच्याकडे ट्रान्झिस्टर M1 च्या तुलनेत स्मॉल सिग्नल आहे हे M1 आहे मी याला gm1VGS1 म्हणेन जिथे हे VGS1 आहे आणि आमच्याकडे रेझिस्टर RD एसी कपलिंग कॅपेसिटर C1 आणि लोड RL आहे तसे या सर्व विश्लेषणामध्ये मी स्वतः ट्रान्झिस्टरच्या इन्क्रिमेंटल आऊटपुट कंडक्टन्सकडे दुर्लक्ष करीत आहे परंतु आम्हाला माहित आहे की ते ड्रेन आणि ग्राउंड दरम्यान दिसते म्हणून अखेरीस ते RD आणि RL च्या समांतर दिसतील म्हणूनच जर आपण त्याचे एमओएस ट्रान्झिस्टरच्या आउटपुट कंडक्टन्ससह विश्लेषण करू इच्छित असाल तर ते मुळीच कठीण नाही तर मी हे सोपे ठेवेल आणि आत्ताच ते वगळेल परंतु कृपया लक्षात घ्या की हे या दोनच्या समांतर दिसू शकते तर जिथे जिथे तुमच्याकडे RD ।। RL असेल तुम्हाला RD ।। RL ।। rds मिळेल आता आपल्याकडे ट्रान्झिस्टरच्या गेटशी काहीतरी वेगळे आहे जो हा बिंदू आहे तो ह्या सर्किटचा हा भाग आहे आता ते काय आहे M0 ते M1 च्या गेटपासून आमच्याकडे RG आहे म्हणून आपन हे देखील लेबल करूया हे G1 D1 आणि S1 आहे म्हणजे ते एमओएस ट्रान्झिस्टर M1 चे गेट ड्रेन आणि सोर्स आहेत आता माझ्याकडे ट्रान्झिस्टर M0 असेल तर माझ्याकडे gm0VGS0 आहे जिथे हे VGS0 आहे आणि हा ट्रान्झिस्टर M0 चा गेट ट्रान्झिस्टर M0 चा ड्रेन आणि ट्रान्झिस्टर M0 चा सोर्स आहे आणि M0 चे ड्रेन आणि सोर्स एकत्र जोडलेले आहेत तर ते कनेक्शन आपल्याला दाखवावे लागेल तर कृपया दिलेल्या सर्किटचे इन्क्रिमेंटल इक्विव्हॅलेंट सर्किट खाली ठेवताना काळजी घ्या कारण आपण तेथे काही कनेक्शनमध्ये किंवा काही घटक वगळता किंवा चुकीने कनेक्ट करून चुकत असाल तर निकाल पूर्णपणे चुकीचा मिळेल तर हा येथे एक नवीन भाग आहे तर आपल्याकडे हा भाग आहे जो येथे ट्रान्झिस्टरच्या गेटशी जोडलेल्या एखाद्या गोष्टीसह सिरीजमध्ये आहे तर आपण हे स्वतः कसे पाहतो हे तपासून पाहूया म्हणजे या गेट 1 च्या दरम्यान या भागातील इन्क्रिमेंटल इक्विव्हॅलेंट आणि या सर्व घटकांसह सिरीजमध्ये या RG द्वारे शोधायचे आहे आपल्याकडे जे RG आहे ते M0 च्या गेटशी जोडलेले आहे आणि आमच्याकडे gm0VGS0 आहे जिथे हे VGS0 आहे आणि आपल्याकडे ड्रेन आणि गेट एकत्र जोडलेले आहेत तर या दोन बिंदूतून या बिंदू आणि ग्राउंड दरम्यान हे दोन टर्मिनल डिवाइस आहे म्हणजे हा भाग दोन टर्मिनल डिवाइस आहे आणि त्याचे स्वतःच विश्लेषण केले जाऊ शकते आम्ही येथून त्याचे विश्लेषण देखील करू शकतो परंतु जे आपण पहातो त्याचा जनरल रिझल्ट आहे म्हणून हे करूया तर हे G0 D0 gm0VGS0 आहे जिथे हे VGS0 आहे तर आता आपण येथे एक टेस्ट व्होल्टेज लागू करूया VTEST आणि करंट प्रवाहित ITEST शोधू हे काय आहे विश्लेषण करणे अत्यंत सोपे आहे हे VTEST स्वतः VGS0 आहे म्हणून VGS0 VTEST समान आहे म्हणून येथे करंट gm0 पट VTEST आहे तर हा ITEST यात फक्त या करंटचा समावेश आहे तर ITEST VTEST पेक्षा gm0 पट होईल तर या बिंदू आणि ग्राउंड दरम्यान दिसणारा स्मॉल सिग्नल रेसिस्टन्स VTEST बाय ITEST 1gm0 च्या बरोबर आहे तर येथे ही संपूर्ण गोष्ट या दरम्यान आणि त्यामध्ये एक इन्क्रिमेंटल इक्विव्हॅलेंट आहे ज्याचे कंडक्टन्स gm0 आहे किंवा रेसिस्टन्स 1gm0 आहे हे सामान्यत ट्रान्झिस्टरसाठी खरे आहे ज्यांचे ड्रेन आणि गेट एकमेकांशी जोडलेले आहेत तर आपल्याकडे असे ट्रान्झिस्टर असल्यास आणि आम्ही पॉजिटीव्ह थ्रेशोल्ड व्होल्टेज मानत असल्यामुळे हे सॅच्युरेशन रिजनमध्ये असेल तर इन्क्रिमेंटल सिग्नलसाठी या दोन मधील इक्विव्हॅलेंट मूल्य 1gm0 चे रेसिस्टर आहे आता येथून इक्विव्हॅलेंट अगदी स्पष्ट आहे हे 1gm0 सह सिरीजमधील RG आहे तर आपल्याजवळ हा रेसिस्टन्स आहे तर आता आपण ही संपूर्ण स्तिथी येथे बदलू शकतो आपल्याजवळ RG आणि M0 चा एक भाग आहे एक रेझिस्टरसह आहे ज्याचे मूल्य RG 1gm0 आहे आता प्रॅक्टिकल कॉमन सोर्स ऍम्प्लिफायरमध्ये 1gm0 हे RG पेक्षा खूपच लहान असेल म्हणून त्याकडे दुर्लक्ष केले जाऊ शकते परंतु तरीही हा रिझल्ट स्वतः लक्षात ठेवणे उपयुक्त आहे कारण आपल्याला इतर बर्याच परिस्थितींमध्ये याचा सामना करावा लागेल जेव्हा आपल्याकडे सॅच्युरेशन रिजनमध्ये ट्रांझिस्टर असेल ज्याचा गेट ड्रेनशी जोडलेला असेल तेव्हा आपल्याकडे हे दोन टर्मिनल असतील आणि त्या दरम्यान आपणास इन्क्रिमेंटल रेसिस्टन्स दिसेल जो 1gm0 आहे आता एकदा हे इक्विव्हॅलेंट सर्किट झाल्यावर हे चित्र कॉन्स्टन्ट व्होल्टेज बायस असलेल्या आपल्या जुन्या कॉमन सोर्स ऍम्प्लिफायरसारखे दिसते तर त्यातील सर्व रिझल्ट आपण सहजपणे वापरू शकतो तर मी अटी पुन्हा सांगणार नाही म्हणून C1 शॉर्ट सारखा दिसण्यासाठी मर्यादा ही आहे की त्यावर कॅपेसिटर C1 चे रियाक्टन्स 1C1 जे दिसते त्यापेक्षा खूपच लहान असणे आवश्यक आहे त्यानंतर सोर्स शून्य केले म्हणजे Vs शून्य वर सेट केले आहे म्हणून हे शॉर्ट सर्किट होते आणि त्यातून काय दिसते जर आपण हे ग्राउंड कनेक्शन पूर्ण केले तर ते स्पष्ट होईल ते Rs आणि सिरीजमधील हा रेसिस्टन्स आहे तर 1C1 हे Rs RG 1gm0 पेक्षा बरेच लहान असणे आवश्यक आहे त्याचप्रमाणे C2 शॉर्ट सर्किटसारखे दिसण्यासाठी त्याचे रियाक्टन्स त्यांच्या अक्रॉस जे काही दिसते त्यापेक्षा खूपच लहान असावे आणि सोर्स नल असल्यामुळे हा करंट सोर्स ओपन सर्किट बनतो तर तेथे हे नाही आणि आपल्याकडे जे आहे ते फक्त RD RL आहे अगदी त्याच रिझल्टमुळे ओरिजिनल कॉमन सोर्स ऍम्प्लिफायरद्वारे आम्हाला प्राप्त झाले आता C2 साठी एक वैकल्पिक निकष आहे कारण आम्हाला माहित आहे की हे ड्रेन व्होल्टेज आणि लोड व्होल्टेज इन्क्रिमेंटल अर्थाने समान आहेत याची खात्री करणे तर आपल्याकडे ते हवे असल्यास 1C2 RL पेक्षा बरेच लहान असले पाहिजे आता शेवटी जर आपण या अटी पूर्ण केल्या तर आम्ही C1 आणि C2 दोन्ही शॉर्ट सर्किट्सद्वारे बदलू शकतो त्यांची जागा शॉर्ट सर्किट्सने घेतली आहे मग येथे गेट सोर्स व्होल्टेज म्हणून दिसणारे व्होल्टेज काय आहे आम्हाला माहित आहे की VGS1 बाय Vs हा रेजिस्टिव्ह डिव्हिजन आहे आपल्याकडे येथे Rs आहे आणि हा रेसिस्टन्स RG 1gm0 तर हा रेशो RG 1gm0RG 1gm0 Rs आहे आणि आम्हाला हा अंदाजे एक पाहिजे आहे म्हणून जर हे अंदाजे एक करायचे असेल तर आम्हाला RG 1gm0≫ Rs किंवा दुसर्या शब्दांत RG≫ Rs आवश्यक आहेत कारण 1gm0 हे यापैकी कोणत्याही रेसिस्टन्सपेक्षा खूपच लहान असेल तर मी यामधून वेगाने गेलो हे असे केले कारण आम्ही आधीच रिझल्टवर काम केले होते कारण जर आपण ओरिजिनल कॉमन सोर्स ऍम्प्लिफायरच्या बाबतीत लक्षात घेतले तर आपल्याकडे काय होते या क्वांटिटि ऐवजी आमच्याकडे R1 ।। R2 होते आणि हे पूर्वीसारखेच होते आणि आमची देखील अशीच एक अट होती जी R1 आणि R2 हे दोन्ही Rs पेक्षा खूप जास्त असणे आवश्यक आहे असे म्हणायचे होते तर कॉमन सोर्स ऍम्प्लिफायर सारख्याच या अटी आहेत तर मला आशा आहे की हे समजणे सोपे आहे